इलेक्ट्रोस्टॅटीक पोटेन्शियल ड्यू टू अ चार्ज डिस्ट्रीब्यूशन II अ रिंग अँड अ स्पेरिकेल शेल ऑफ चार्ज मागील लेक्चर मध्ये आपण फाईनाईट लाईन चार्ज वरती असलेले पोटेन्शियल मोजले आहे जेव्हा लिमिट L हे इंफिनिटी पर्यंत असते या लेक्चर मध्ये आपण एक रिंग घेणार आहोत ज्याची त्रिज्या r असेल आणि त्याच्या एक्सिस वरील z एवढ्या अंतरावरील पोटेन्शियल चे मोजमाप करणार आहोत हे जे काही मोजमाप आपण करणार आहोत ते आपण मागील काही लेक्चर मध्ये बघितलेल्या इलेक्ट्रिक फिल्डच्या केलेल्या मोजमापापेक्षा तुलनेने खूपच सोपे असेल कारण की मला येथे काय करायचे आहे तर मला V चे z वरती मोजमाप करायचे आहे आणि ते मला मिळेल dq जो काही छोटा dq चार्ज रिंग वरती असेल त्याला 4 pi Epsilon 0 गुणिले ज्याच्यावरती आपण इंटिग्रेशन घेत आहोत त्याचे अंतर या घटकाने भागायचे आहे आणि या ठिकाणी हे मोजमाप खूपच सोपे होते कारण की मी या जागेमध्ये रिंग वरील जे काही छोटे चार्जेस घेत आहे त्यांचे अंतर एक्सिस पासून सारखेच असेल आणि ते अंतर हे dq भागिले 4 pi Epsilon 0 z चा वर्ग अधिक r चा वर्ग यांचे वर्गमूळ असेल येथे r हि या रिंगची त्रिज्या आहे म्हणून हे इंटिग्रेशन z आणि r वरती अवलंबून नसेल तर ते d q वरती अवलंबून असेल म्हणून याला मी असे देखील लिहू शकतो की 1 भागिले 4 pi epsilon 0 Q येथे Q हा रिंग वरील एकूण चार्ज आहे भागिले z चा वर्ग अधिक r चा वर्ग यांचे वर्गमूळ तुमच्या असाइनमेंट मध्ये मी तुम्हाला z दिशेने असलेल्या इलेक्ट्रिक फिल्ड चे मोजमाप करण्यासाठी देणार आहे येथे तुम्हाला पोटेन्शियल चा ग्रेडियंट घ्यायचा आहे z च्या दिशेने किंवा ग्रेडियंट चा z कॉम्पोनंट घ्यायचा आहे Vzdq4π0rdq4π0z2R214π0Qz2R2 याचा उपयोग करून आता मी एका शेल ऑफ चार्ज मुळे असलेल्या पोटेन्शियल चे मोजमाप करणार आहे तर हे शेल ऑफ चार्ज ज्याची त्रिज्या R आहे आणि तो सिग्मा पर युनिट एरिया एवढा चार्ज वाहत आहे जरी तुम्हाला पोटेन्शियल च्या मोजमापाचे आधीच उत्तर माहिती असेल तरी यावरून तुम्हाला इंटिग्रेशन किंवा अशा पद्धतीचे मोजमाप करण्याचा सराव होईल म्हणून आपल्या सोयीसाठी मी z अॅक्सिस वरील पोटेन्शियल चे मोजमाप करणार आहे जरी येथे स्पेरिकेल सिमेट्री मुळे सारख्या अंतरावरती पोटेन्शिअल हे सारखेच असेल नंतर या z ला मी r बदलून टाकेल येथे r हे मध्यापासून चे अंतर दर्शवत आहे तर ही आहे त्रिज्या R आणि मी मध्यापासून z एवढ्या अंतरावरील पोटेन्शियल चे मोजमाप करत आहे मी येथे स्पेरिकेल पोलार कोऑर्डिनेटसचा वापर करणार आहे जर मी चार्जेस असलेली एखादी रिंग घेतली कोन थिटा वरती तर मला इथे माहिती आहे की हे रिंग मला dv एवढे पोटेन्शिअल देईल जे बरोबर असेल या रिंग वरील चार्ज जो की आपण आत्ताच मोजला आहे 1 भागिले 4 pi Epsilon 0 गुणिले या रिंग पासूनचे अंतर रिंग पासूनचे अंतर हे z वजा हे अंतर जे आहे z वजा R कोसाईन ऑफ थिटा वर्ग अधिक या त्रिज्येचा वर्ग म्हणजेच R चा वर्ग साईन वर्ग थिटा याचा ½ घात तर हे होईल 1 भागिले 4 pi Epsilon 0 येथे चार्ज किती आहे चार्ज आहे सिग्मा गुणिले ds येथे ds हा या रिंगचा एरिया आहे भागिले z चा वर्ग अधिक R चा वर्ग वजा 2zR कोसाईन ऑफ थिटा dV14π0dQz Rcos θ2R2sin212 14π0σdsz2R2 2zRcosθ आठवून बघा की मागील कोणत्यातरी लेक्चर मध्ये आपण पाहिले होते की ds बरोबर R चा वर्ग कोसाईन थिटा d phi असते म्हणून मी हे पोटेन्शिअल असे लिहू शकतो की 1 भागिले 4 pi Epsilon 0 मला इथे एक गोष्ट नमूद करायची आहे की तुम्ही या dv व्हॉल्युम इंटीग्रल सोबत तुलना करून गोंधळून जाऊ नका हे पोटेन्शियल आहे dv बरोबर सिग्मा R चा वर्ग d कोसाईन थिटा d phi भागिले z चा वर्ग अधिक R चा वर्ग वजा 2 z R कोसाईन थिटा यांचे वर्गमूळ dSR2dcosθdϕ dV14π0R2dcosθdϕz2R2 2zRcosθ खबरदारी म्हणून मी हे d phi इकडे लिहिले आहे पण dq म्हणजे रिंग वरील चार्ज असे लिहिलेले आहे खरे पाहता मी हे phi इंटिग्रेशन आधीच घ्यायला हवे कारण की हे रिंग वरील एकूण चार्ज दाखवत आहे मी हे असे बाहेर लिहिले आहे हे दाखवण्यासाठी की तेथे इंटिग्रेशन घ्यायचे आहे कारण या इंटेग्रंट मध्ये phi कुठेही दिसत नाही खरे पाहता मी येथे असे लिहिले पाहिजे की थांबा मी हे काढून टाकतो आणि या याला बरोबर करतो हे फक्त मी एवढासाठी करत आहे की तुम्हाला कळावे की येथे d phi ची गरज नाही d phi चे मी आधीच केलेले आहे रिंग वरती असलेला एकूण चार्ज मोजण्यासाठी म्हणून रिंगचे एकूण क्षेत्रफळ मी लिहू शकतो 2 pi R चा वर्ग d कोसाईन थिटा आणि म्हणून z एवढ्या अंतरावरील पोटेन्शियल V असेल 1 भागिले 4 pi Epsilon 0 सिग्मा R चा वर्ग d कोसाईन थिटा गुणिले 2 pi भागिले वर्गमुळात z चा वर्ग अधिक R चा वर्ग वजा 2 z R कोसाईन थिटा आणि येथे कोसाईन थिटा चे इंटिग्रेशन हे वजा 1 पासून ते 1 पर्यंत असेल म्हणून येथे या उत्तरांमध्ये हे 2 pi निघून जाईल आणि मला 2 मिळेल म्हणून सिग्मा भागिले 2 Epsilon 0 R चा वर्ग इंटिग्रेशन वजा 1 ते 1 d कोसाईन थिटा मी आला असे लिहू शकतो की dx भागिले वर्गमुळात z चा वर्ग अधिक R चा वर्ग वजा 2 z R x हे इंटिग्रेशन फारच सोपे आहे आणि मी याला असे लिहू शकतो की सिग्मा R चा वर्ग भागिले 2 Epsilon 0 गुणिले वजा 1 भागिले 2 z R गुणिले अधिक 2 वर्गमुळात z चा वर्ग अधिक R चा वर्ग वजा 2 z R x वजा z ते 1 हे 2 या 2 मधून निघून हे R या मधील एका R सोबत निघून जाईल आणि मला अंतिम समीकरण असे मिळेल की सिग्मा R भागिले 2 Epsilon 0 z आत मध्ये 1 साठी हे होईल z वजा R चा वर्ग वजा चिन्ह याकडे मी नंतर येईल येथे मॉड्यूलस z वजा R आहे आणि इकडे मला मॉड्यूलस z अधिक R मिळेल हा धन घटक आहे आणि हेच माझे उत्तर असेल 2πz2R2 2zRcosθR220 11dXz2R2 2zRXσR20zzR z R तर आता आपण बघूयात की उत्तर काय आहे V बरोबर सिग्मा R भागिले 2 Epsilon 0 z अधिक R वजा मॉड्यूलस z वजा R जर z हे R पेक्षा मोठे असेल तर हे होईल R भागिले 2 Epsilon 0 z अधिक R वजा z अधिक R हे z येथे निघून जाईल आम्ही तुम्हाला मिळेल 2 सिग्मा R चा वर्ग z तिथे आहे 2 Epsilon 0 z याला मी असे लिहू शकतो की 4 pi R चा वर्ग सिग्मा भागिले 2 Epsilon 0 z हे असेल Q भागिले 4 Epsilon 0 z आता मी z ऐवजी येथे R घेऊ शकतो कारण की स्पेरिकेल सिस्टीम मध्ये याचा फार काही फरक पडत नाही आणि म्हणून V असेल Q भागिले 4 pi Epsilon 0 R If zR VzσR20zzR zR2σR220z4πR24π0zQ4π0z या शेलच्या आत मध्ये हे कसे असेल असे म्हणूयात ही z हे R पेक्षा छोटे आहे आणि म्हणून V बरोबर असेल सिग्मा R भागिले 2 Epsilon 0 z अधिक R वजा R अधिक z हे z इथे असेल हे R निघून जाईल आणि मला मिळेल सिग्मा R भागिले 2 Epsilon 0 जे असेल 4 pi सिग्मा R चा वर्ग भागिले 4 pi Epsilon 0 R हे म्हणजेच आहे Q भागिले 4 pi Epsilon 0 R याचा अर्थ असा की आत मध्ये V ची किंमत ही स्थिर असते If zR VzσR20zzR RzσR04πσR24π0RQ4π0R हे V कसे बदलत आहे V R हे R सोबत आत मधील भागामध्ये स्थिर आहे आणि हे नंतर Q भागिले 4 pi Epsilon 0 R पर्यंत जाते हे आणखी थोडेसे मऊसर असावे कारण हे असे आहे आणि ही किंमत येथे स्थिर आहे ही किंमत म्हणजेच आहे Q भागिले 4 pi Epsilon 0 R तुम्ही बघू शकता की आत मध्ये पोटेन्शिअल हे स्थिर आहे आणि म्हणून हा ग्रेडियंट 0 होऊन जाईल आणि म्हणून आत मध्ये फिल्ड ही 0 असेल बाहेर ती 1 भागिले r चा वर्ग पर्यंत जाईल